बॅकग्राऊंड फ्रॉम फ्लीप फ्लोप टू काऊंटर I आपले स्वागत आहे आज आपण या इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट या विषयाच्या दुसऱ्या पार्ट ला सुरुवात करणार आहोत याआधी आपण बरेच इलेक्ट्रोमेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट शिकलो आहोत आणि आपण जे इलेक्ट्रोमेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट शिकलो आहोत तिथे कुठेही ही इलेक्ट्रॉनिक सर्किट नव्हते तिथे कुठलेच डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स किंवा अनालोग इलेक्ट्रॉनिक्स देखील नव्हते आज आपण जे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट शिकायला सुरुवात करणार आहोत ते इन्स्ट्रुमेंट्स एकतर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आधारित इन्स्ट्रुमेंट्स असतील किंवा अनालोग इलेक्ट्रॉनिक्स आधारित इन्स्ट्रुमेंट्स असतील तर आता आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑप एम्प्स च्या मूलभूत गोष्टी समजून घेण्यासाठी आपला महत्त्वपूर्ण वेळ घालवू आणि मग आपण या कोर्स च्या मध्यात जाऊया तेव्हा हे आपले आज पहिले चाप्टर आहे आणि या चाप्टर मध्ये आपण फ्लीप फ्लोप पासून सुरुवात करू या आणि नंतर आपण काउंटर पाहुयात आणि त्यानंतर फ्लीप फ्लोप पासून काउंटर कसे बनवतात ते पाहूयात तेव्हा आपण RS फ्लीप फ्लोप किंवा SR फ्लीप फ्लोप पासून सुरुवात करूयात तर हे काय आहेत इथे हा दोन इनपुटचा ब्लॅक बॉक्स आहे ते इनपुट आपण सेट आणि रिसेट म्हणजेच S आणि R असे म्हणूयात इथे S हे सेट साठी आणि R हे रिसेट साठी आहे तसेच याला एक किंवा दोन आउटपुट आहेत जे आपण Q1 आणि Q2 असे किंवा Q आणि Q' असे म्हणू शकतो तर हे कसे कार्य करते ते ज्या प्रकारे कार्य करते त्याचे नियम मी इथे लिहितो तर हे डिजिटल इक्विपमेंट डिजिटल सर्किट आहे आणि म्हणून याचे इनपुट फक्त लॉजिकल हाय किंवा लॉजिकल लो म्हणजेच ट्रू किंवा फॉल्स असे असेल तर हे कंटीन्यूअस वोल्टेज नाही हे फक्त हाय किंवा लो अशा दोनच व्हॅल्यू एक्सेप्ट करतात आता इथे नियम असा आहे की मी इथे वेगवेगळे चार इनपुट्स देऊ शकतो जसे की हाय हाय लो लो हाय लो आणि लो हाय म्हणजेच 1 1 0 0 1 0 0 1 तेव्हा मी नियम लिहू शकतो सेट आणि रिसेट या दोन इनपुट साठी Q आणि Q' असे दोन आउटपुट आहेत म्हणून जर मी इथे इनपुट 1 0 असे दिले तर नियमाप्रमाणे Q हे 1 होते आणि जर मी इनपुट 0 1 असे दिले तर Q हे 0 होते म्हणजे ते अशाप्रकारे बिहेव करते आणि म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की जर आपण हे बटन सेट ला प्रेस केले तर Q हे 1 ला सेट होते तर Q हे 1 ला सेट होते तेव्हा इथे आपण Q हे 1 होते आणि जर आपण रीसेट बटन प्रेस केले म्हणजेच आपण रिसेट 1 असे केले आणि सेट 0 केले तर Q हे रीसेट होते रीसेट म्हणजे परत झिरो ला जाणे असे आपण म्हणू शकतो आणि नंतर आपण काय इनपुट देऊ शकतो तर आपण 0 0 किंवा 1 1 असेदेखील इनपुट देऊ शकतो तेव्हा या दोन केसेस मध्ये आउटपुट काय असू शकते तर या केसेस म्हणजेच या इनपुटला परवानगी नाही याचाच अर्थ काय जर तुम्ही हे सर्किट वापरत असाल आणि हे फ्लीप फ्लोप असेल तर तुम्ही कधीही 1 1 असे इनपुट देऊ शकत नाही जर तुम्ही चुकून 1 1 असे इनपुट दिले तर आउटपुट हे अनप्रेडिक्टेबल असणार आहे म्हणजेच जर तुम्ही 1 1 असे इनपुट दिले तर काय घडेल याबद्दल आपण काहीही सांगू शकत नाही आणि म्हणून कधीही 1 1 हे इनपुट देऊ नका आता जर तुम्ही 0 0 हे इनपुट दिले तर आउटपुट Q काय असणार आहे यावेळी आउटपुट Q ची व्हॅल्यू मागील Q च्या व्हॅल्यू प्रमाणेच असेल तेव्हा मागील Q ची व्हॅल्यू काय असेल तर Q ची मागील व्हॅल्यू म्हणजेच इनपुट 0 0 देण्याआधी जी व्हॅल्यू होती ती व्हॅल्यू असेल म्हणून तुम्ही हे इनपुट देण्याआधी तिथे काही व्हॅल्यू असेल ती 0 किंवा 1 असू शकते आणि तेव्हा तीच व्हॅल्यू कॉन्स्टंट राहणार आहे जर इनपुट देण्याआधी Q ची मागील व्हॅल्यू 0 असेल तर ते 0 च राहणार आहे आणि जर Q ची मागील व्हॅल्यू 1 असेल तर ते 1 च राहणार आहे म्हणजे इथे मागील व्हॅल्यू कॉन्स्टंट रहाते यालाच तुम्ही होल्डिंग स्टेट असे म्हणू शकतात म्हणून तिथे मागील व्हॅल्यू कॉन्स्टंट रहाते तेव्हा अशाप्रकारे आउटपुट Q येते आणि आता Q बार बद्दल काय इथे Q बार हा सिम्बॉल कॉम्प्लिमेंट किंवा नीगेशन साठी वापरतात तेव्हा इथे हा Q बार नेहमी Q च्या विरुद्ध असतो जर Q हा 1 असेल तर क्यू बार 0 असतो आणि जर Q हा 0 असेल तर Q बार 1 असतो तेव्हा हा मागील Q बार आहे आणि असे हे इनपुट आऊटपुट चे नियम आहेत किंवा यालाच आपण ट्रुथ टेबल असे देखील म्हणू शकतो तेव्हा फ्लीप फ्लोप कशा प्रकारे कार्य करते तेव्हा इनपुट आउटपुट च्या दृष्टिकोनातून याचे असे कार्य आहे इथे आपण अजून याच्या आत काय आहे ते सांगितले नाही तो एक वेगळाच प्रश्न आहे पण इनपुट आउटपुट च्या दृष्टिकोनातून याचे असे कार्य आहे तेव्हा तुम्ही आधी हे समजून घ्या आणि त्यानंतर आपण याच्या आतल्या सर्किट बद्दल बोलूयात आतले सर्किट फार सोपे आहे तेव्हा इथे हे नॉर गेट आहेत इथे हा अजून एक नॉर गेट आहे म्हणजेच इथे हे दोन इनपुट चे आणि एक आउटपुट असलेले असे दोन नॉर गेट आहेत इथे हे सर्किट बनवण्यासाठी आपण या एका नॉर गेट चे आउटपुट या दुसऱ्या नॉर गेट ला एक इनपुट म्हणून जोडू यात आणि त्याच प्रमाणे या दुसऱ्या नॉर गेट चे आउटपुट इथे या पहिल्या नॉर गेट च्या एका इनपुटला जोडू यात म्हणून तिथे हे दोन इनपुट अजून बाकी राहतात आणि हेच इनपुट आपण नंतर वापरू शकतो जिथे आपण काही व्हॅल्यू देऊ शकतो तेव्हा हे सर्किटचे चे फायनल इनपुट आहे आणि हे दोन आउटपुट आहेत आणि हे सर्व शेवटी मी एका बॉक्स मध्ये काढतो आणि आता हे पूर्ण आपले SR फ्लीप फ्लोप आहे याला दोन इनपुट आणि दोन आउटपुट आहेत या आउटपुटस ला आपण Q1 व Q2 असे म्हणू यात आणि हे इनपुट S व R असे म्हणूयात हे सर्किट सिमेट्रीक असल्यामुळे आपण हे R व हे S असे म्हणू शकतो त्याने काहीही फरक पडत नाही तुम्हाला जे टर्मिनल सेट ठेवायचे त्याला S असे म्हणा व दुसरे टर्मिनल रिसेट असे म्हणू शकतात आता हे कसे काम करते ते आपण पाहूयात जर इथे आपण 1 0 असे इनपुट दिले म्हणजेच 1 इथे आणि हे 0 इथे दिले तर आता हे जर 1 असेल तर इथे या आउटपुट ची व्हॅल्यू काय असेल जर हे 1 असेल तर इथे काय व्हॅल्यू असेल याचा फरक पडत नाही म्हणून सर्किट चा हा पार्ट किंवा हा पार्ट ऑर गेट आहे तेव्हा 1 सोबत काहीही ऑर केले तरी उत्तर 1 च मिळते इथे या पॉइंटला हे 1 आहे आणि इथे हे बबल आहे म्हणजेच हे नीगेशन किंवा कॉम्प्लिमेंट आहे आणि त्यामुळे हे इथे 0 होते तसेच इथे 0 आहे आणि नंतर हे इथे 0 येते इथे 0 ऑर 0 आहे त्यामुळे हे 0 होते आणि त्यानंतर हा बबल आहे म्हणजेच हे इथे 1 येईल आणि म्हणून इथे मला 0 आणि 1 असे आउटपुट मिळते म्हणून जर मी सेट इनपुट 1 दिले आणि रिसेट इनपुट 0 दिले तर आउटपुट Q1 0 व Q2 1 असे मिळते मी या Q2 ला Q असे म्हणतो आणि या Q1 ला Q बार असे म्हणतो आता तुम्ही इथे पुन्हा पाहू शकतात जर सेट 1 व रिसेट 0 असेल तर आउटपुट Q 1 व Q बार 0 असे आहे तर हे असे आपल्याला आउटपुट मिळाले आहे आणि हे सत्य आहे आता आपण दुसऱ्या कंडीशन साठी पाहू यात हे इनपुट आपण विरुद्ध म्हणजेच 0 व 1 असे करूयात तेव्हा आता आउटपुट काय असेल आता त्याच प्रमाणे हे 1 आहे आणि हे जर 1 असेल तर 1 ऑर 1 म्हणजे नक्की हे 1 असे येईल आणि नंतर हे 0 होणार आणि हे 0 आहे आणि हे पण इथे 0 येते तेव्हा 0 ऑर 0 0 असे मिळते व नंतर हे बबल असल्यामुळे हे 1 होते म्हणून जर आपण इथे हे इनपुट 0 आणि 1 असे दिले तर आउटपुट Q 0 व Q बार 1 असे येते म्हणजेच ही कंडीशन सुद्धा सॅटिस्फाय होते आता आपण दुसरी कंडीशन पाहूयात आता मी इनपुट 0 व 0 असे देतो आणि आपण असे समजू यात की 0 0 हे इनपुट देण्याआधी मागील Q ची व्हॅल्यू ही आहे तेव्हा आता आपण याने सुरुवात करू या ही मागील Q ची व्हॅल्यू आहे हे मागील Q ची व्हॅल्यू 0 किंवा 1 असू शकते आता हे मागील Q इथे येते आणि तेव्हा हा मागील Q ऑर 0 काही तरी ऑर 0 किंवा काहीतरी प्लस 0 हे काहीही येऊ शकते आणि म्हणून या पॉइंटला आपल्याकडे हे मागील Q आहे आणि नंतर या पॉइंटला बबल नंतर आपल्याकडे हे मागील Q बार आहे आता हे मागील Q बार येथे येते आता हे प्लस 0 म्हणजेच हे नक्कीच हेच असेल म्हणून मागील Q बार आणि या बबल नंतरचा हा बार निघून जातो आणि आपल्याकडे हे मागील Q राहते म्हणून तुम्ही इथे पाहू शकतात कि मी हे असे समजून सुरुवात केली की हे मागील Q सारखे आहे आणि इथे आपल्याला असे दिसते की आपण त्याच मागील Q च्या व्हॅल्यूलाच राहतो जोपर्यंत तुम्ही हे इनपुट 0 0 असेच ठेवले आहे तोपर्यंत ही Q ची व्हॅल्यू बदलत नाही आणि म्हणून याला होल्डिंग स्टेट असे म्हणतात तेव्हा या सर्किट साठी हे सुद्धा सत्य आहे आता जर तुम्ही 1 1 हे इनपुट दिले तर काय घडेल हे मी तुम्हाला गृहपाठ म्हणून देतो याचा तुम्ही स्वतः विचार करा तुम्हाला खरोखर मजा येईल जर तुम्ही स्वतः विचार केला तर मी तुम्हाला सर्व काही सांगण्यापेक्षा जास्तच मज्जा येईल आणि म्हणून हा गृहपाठ आहे असे समजा तेव्हा जर तुम्ही S 1 आणि R 1 असे केले तर हे अलाऊड नाही तर हे असे SR फ्लीप फ्लॉप आहे आता आपण काय पाहिले तर इथे धोका आहे असे आपण पाहिले आणि म्हणून चुकून जर हे दोन्ही सेट आणि रिसेट 1 1 असे झाले तर तिथे धोका आहे म्हणजेच मला असे म्हणायचे आहे की सेट आणि रिसेट एकाच वेळी प्रेस करायला परवानगी नाही म्हणून या सर्किटमध्ये ही समस्या आहे म्हणजेच हे सर्किट जेव्हा प्रॅक्टीकली वापरात येते तेव्हा इथे हा धोका आहे आणि म्हणून इथे आपण थोडे बदल करूयात तर हे बदल काय आहेत हे बदल फार सोपे आहेत त्याकरता मी आधी SR फ्लीप फ्लॉप काढतो हे इनपुट आउटपुटला जाते आणि हे आउटपुट इनपुटला येते आता आपण काय करू यात तर इथे मी हा नॉट गेट जोडतो तेव्हा हा नॉट गेट आहे किंवा मी हे सुद्धा इथे जोडतो आणि त्यामुळे हे दोन्ही ठिकाणी सारखेच असेल म्हणून आता इथे मी हा नॉट गेट असा जोडला किंवा इथे नॉट गेट असा जोडला आणि हे दोन इनपुट असे शॉर्ट केले तर हे माझे एक इनपुट आहे तेव्हा इथे या SR फ्लीप फ्लॉप मध्ये हा S आहे आणि हा R आहे आणि हे Q व हे Q बार आहे आता मी हे असे दोन इनपुट देण्याऐवजी इथे फक्त हे एकच इनपुट देतो हे असे बदलले आहे आणि आता हे इनपुट सेट तसेच रिसेट या दोन्ही इनपुटला जाते पण इथे मी या एका इनपुटच्या पाथ मध्ये नॉट गेट लावला आहे आणि त्यामुळे इथे जी व्हॅल्यू असेल त्याच्या विरुद्ध व्हॅल्यू इथे दुसऱ्या इनपुटला असेल जर मी इथे हे 1 केले तर इथे हे 0 असेल आणि जर मी इथे हे 0 केले तर इथे हे 1 असेल तेव्हा इथे खात्री असते की हे दोन्ही इनपुट कधीही सोबत 1 होणार नाहीत आणि म्हणून आता SR1 हे शक्य नाही कारण इथे आपण फक्त अशाप्रकारे हे एकच इनपुट जोडले आहे आणि म्हणून इथे हा धोका टळतो पण आता इथे ही दुसरी समस्या आहे तर ही दुसरी समस्या काय आहे इथे आपल्याकडे आता सर्किट मध्ये S R 0 हेसुद्धा कधीही शक्य होणार नाही ते नेहमी विरुद्धच असणार आहेत आणि म्हणून S R 0 हेसुद्धा कधीही शक्य होणार नाही पण ही वैध स्टेट आहे आणि हे वैध इनपुट आहे पण आपण या सर्किटमध्ये ही शक्यता गमावत आहोत म्हणजेच इथे होल्डिंग स्टेट शक्य नाही आणि म्हणून इथे आपण काय करू शकतो आणि म्हणून आपण हे परत थोडे बदलणार आहोत त्यासाठी हे आपण कॉपी पेस्ट करूयात आता इथे मी हे दोन अँड गेट जोडतो तर हे अँड गेट आहेत याला दोन इनपुट आहेत हा एक अँड गेट मी इथे जोडतो आणि हा दुसरा अँड गेट इथे जोडतो आणि या दोन्ही अँड गेट ला 2 इनपुट आहे या दोन इनपुट पैकी मी दोघांचेही ही एक एक इनपुट एकत्र जोडतो आणि इथून हे दुसरे इनपुट घेतो आणि आता हे असे दोन इनपुट आहेत एका इनपुटला मी D असे म्हणतो आणि दुसरे इनपुट E किंवा EN असे म्हणतो हे EN म्हणजेच एनेबल आहे हे काय करते जर हे एनेबल झिरो असेल तर काय घडते ते आपण पाहू हे इथे आणि इथे 0 होते आता इथे ही आणि हि व्हॅल्यू काय असेल त्याने काहीही फरक पडणार नाही म्हणजेच D या इनपुट ची व्हॅल्यू काहीही असली तरी इथे आपल्याकडे हे 0 0 असेच येते म्हणजेच हे सेट आणि रिसेट दोन्हीपण 0 0 असे होते आणि आता ही आपली होल्डिंग स्टेट आहे जर EN 0 S0 R0 जर EN 1 S D R D जर D 1 S1 R 0 D 0 S 0 R 1 जेव्हा EN 1 Q D जेव्हा EN 0 Q मागील Q आणि म्हणून या नवीन सर्किट साठी हा नियम आहे आणि या सर्किटला आपण डेटा फ्लीप फ्लॉप असे म्हणूयात तेव्हा याला आपण डेटा फ्लीप फ्लॉप किंवा D फ्लीप फ्लॉप असे का म्हणत आहोत इथे हा D डेटा साठी किंवा डेटा फ्लीप फ्लॉप साठी आहे आणि म्हणूनच या इनपुटला मी D असे म्हटले होते म्हणून मी इथे याला बॉक्स काढतो याला दोन इनपुट आहे आणि एक किंवा दोन आउटपुट आहेत इथे Q बार बाहेर ठेवायची गरज नाही कारण Q बार हे नेहमीच Q च्या विरुद्ध असणार आहे जर हे तुम्ही ही बाहेर घेऊ इच्छित असाल तरी काही प्रॉब्लेम नाही कारण हे तसेही ऐच्छिक आहे तेव्हा इथे हे दोन इनपुट आणि एक आउटपुट आहे आणि याच सर्किट चा नियम मी इथे लिहितो जर तुम्ही हे एनेबल 1 केले तर आउटपुट हे इनपुट सारखे होते आणि जर हे एनेबल झिरो केले तर इनपुट ची व्हॅल्यू काहीही असली तरी काही फरक पडत नाही त्यामुळे आउटपुट मध्ये काही बदल होत नाही आणि म्हणूनच याला डेटा फ्लीप फ्लॉप असे म्हणतात कारण हे 1 बीट डेटा स्टोअर करते तर 1 किंवा 0 हे नंबर देऊन ते स्टोअर करते आपल्याला तो नंबर आउटपुट ला मिळतो आपल्याला हे एनेबल 1 करावे लागते म्हणून जर एनेबल 1 असेल तर हे डेटा म्हणजेच हे इनपुट डेटा आऊटफुटला कॉपी होतो आणि जर आपण हे एनेबल 0 केले तर डेटा ची मागील व्हॅल्यू तशीच राहते ती कधीही बदलत नाही आणि म्हणून ती व्हॅल्यू तशीच आठवणीत राहते आणि म्हणूनच याला मेमरी एलिमेंट असे देखील म्हणतात हे जेव्हा एनेबल 1 असते तेव्हा इथे येणारा डेटा स्टोअर करते मी इथे थोडे लिहून घेतो

म्हणून हे D फ्लीप फ्लॉप इनपुट D ची व्हॅल्यू मेमराइज करते जेव्हा आपण एनेबल 1 करतो तेव्हा इनपुट D ची व्हॅल्यू जोपर्यंत आपण एनेबल ची व्हॅल्यू 0 करत नाही तोपर्यंत आउटपुटला तेच ठेवते आता आपण नंतर दुसरा फ्लीप फ्लॉप पाहूयात त्याआधी आपण वर पाहिलेला D फ्लीप फ्लॉप हा लेव्हल ट्रिगर्ड किंवा लेव्हल एनेबल फ्लीप फ्लॉप आहे या फ्लीप फ्लॉप ला लेव्हल ट्रिगर्ड फ्लीप फ्लॉप का असे म्हणतात कारण हे इनपुट जेव्हा एनेबल लेव्हल 1 ला असते तेव्हा आउटपुटला कॉपी होते लेव्हल हाय होते आणि आउटपुट बदलत नाही जेव्हा एनेबल 0 लेव्हल ला असते आता आपल्याला काय हवे आहे तर ही दुसरी गोष्ट आपल्याला हवी आहे म्हणजे आता आपल्याला असे हवे आहे की हे इनपुट आऊटपुटला कॉपी झाले पाहिजे म्हणजेच D हे इनपुट आउटपुट Q ला आपल्याला हवे तेव्हा आले पाहिजे म्हणून ही अशी परिस्थिती आली पाहिजे त्यासाठी मी इथे टाइमिंग डायग्राम काढून दाखवतो तेव्हा हा टाइम t आहे आणि ही D ची व्हॅल्यू आहे ती बदलत असते म्हणजेच D ची व्हॅल्यू टाईम सोबत बदलत आहे आणि आपल्याकडे टाईम वर्सेस एनेबल आहे म्हणून हे एनेबल आहे आणि हे एनेबल असे बदलत आहे तेव्हा हे 1 आहे हे 0 आहे तिथे हे सुद्धा 1 आहे आणि हे 0 आहे आता आपल्याला काय हवे आहे आता आपल्याला असे हवे आहे की आउटपुट Q हे फक्त जेव्हा एनेबल 0 ते 1 असे जाते तेव्हाच बदलायला हवे तेव्हा ही रायझिंग एज आहे आणि ही फॉलींग एज आहे आता आपल्याला असे आऊटपुट हवे आहे की हे इनपुट फक्त एनेबल सिग्नल च्या रायझिंग एज ला आऊटपुट ला कॉपी झाले पाहिजे आणि हा फारच छोटा टाईम इन्स्टंट आहे आणि आपल्याला या पॉइंटला Q D असे हवे आहे आता D 1 या पॉइंटला हे इथे या क्षणाला 1 होत आहे आणि म्हणून आउटपुट Q या क्षणाला 1 होत आहे इथे आपल्याला Q ची आधीची व्हॅल्यू माहीत नव्हती ती 0 किंवा 1 असेल आपल्याला माहीत नाही पण या क्षणाला हे 1 होत आहे कारण या क्षणाला D 1 आहे आणि नंतर हा एनेबल सिग्नल कॉन्स्टंट राहत आहे आणि इथे आउटपुट बदलायला नको असे आपल्याला वाटते इथे ही फॉलींग एज आहे आणि या फॉलींग एज ला देखील आउटपुट बदलायला नको नंतर हे पुन्हा कॉन्स्टंट होते आउटपुट बदलायला नको असे आपल्याला वाटते म्हणजेच इथून ते इथे आउटपुट हे 1 या व्हॅल्यू ला कॉन्स्टंट राहिले पाहिजे आणि नंतर इथे ही रायझिंग एज आहे आता या क्षणाला पुन्हा एकदा आउटपुट बदलते आणि ते कसे बदलते तर या क्षणाला हे 1 ला आहे आणि त्यामुळे आउटपुट D होते या क्षणाला D 0 आहे आणि त्यामुळे आता आउटपुट Q 0 होते आणि नंतर हे असेच कॉन्स्टंट असेपर्यंत किंवा जोपर्यंत पुढची रायझिंग एज येत नाही तोपर्यंत आउटपुट बदलणार नाही हेच तर आपल्याला हवे आहे आणि यालाच एज ट्रिगरिंग असे म्हणतात त्याला एज ट्रिगरिंग असे का म्हणतात कारण हे ट्रिगर्ड होते म्हणजेच आउटपुट चा बदल फक्त या एज ला ट्रिगर्ड झाल्यावरच होतो अगदी अचूकपणे सांगायचे झाल्यास याला आपण पॉझिटिव एज ट्रिगरिंग असे म्हणू शकतो कारण हे फक्त पॉझिटिव्ह किंवा रायझिंग एज ला ट्रिगर्ड होत आहे निगेटिव्ह किंवा फॉलींग एज ला ट्रिगर्ड होत नाही तर ही पॉझिटिव्ह किंवा रायझिंग एज आहे आणि म्हणूनच याला आपण पॉझिटिव एज ट्रिगरिंग असे म्हटले आहे आता आपण हे मागील सिच्युएशन सोबत कम्पेअर करू तेव्हा आधी मी हे कॉपी करतो आणि हेच तुम्हाला हवे आहे आता आपण पाहूयात की इथे या आधीच्या सर्किटमध्ये हे काय घडत होते आणि हे लेव्हल ट्रिगर्ड D फ्लीप फ्लॉप आहे या सर्किटमध्ये काय होते ते आपण पाहू हे आपण तेच इनपुट D आणि तेच एनेबल घेऊ या आणि आता आपण पाहुयात की या केसमध्ये आउटपुट कसे बदलते हे लेव्हल ट्रिगर्ड D फ्लीप फ्लॉप आहे तर हे D फ्लीप फ्लॉप आहे तेव्हा या केसमध्ये हे काय घडते ते पाहूयात इथे या पार्ट मध्ये हे एनेबल 1 आहे म्हणजेच इथून ते इथे हे आउटपुट इनपुट सारखेच राहणार आहे आणि म्हणून इथे आउटपुट 1 आहे कारण इनपुट 1 आहे नंतर हे आउटपुट 0 होते कारण इनपुट 0 होते आणि नंतर या पॉईंट पर्यंत ते 0 राहते आणि नंतर ते पुन्हा 1 होते आणि इथे 1 असेच राहते नंतर इथे पुन्हा या 0 पर्यंत 0 होते आणि नंतर एनेबल ऑफ होते आणि म्हणून इथून ते इथेपर्यंत काही बदल होत नाही तेव्हा हे असे वरतीच राहते नंतर इथे पुन्हा एनेबल 1 होते आणि म्हणून आउटपुट बदलते पण हे आउटपुट बदलते पण इथे D सुद्धा 0 आहे आणि म्हणून इथेपर्यंत ते 0 राहते आणि इथे 1 होते इथे हे 0 होते म्हणून आता जोपर्यंत एनेबल 1 आहे ते इथे तीच व्हॅल्यू कॉपी करते तेव्हा हे लेव्हल ट्रिगर्ड D फ्लीप फ्लॉप असे आपण आधी पाहिलेले आहे आणि आता आपल्याला हे पुढचे हवे आहे तर हे आपल्याला पुढचे हवे असलेले आहे अजून आपण हे सर्किट पाहिलेले नाही पण इथे आपल्याला आपण हवे असलेले सर्किट बनवू शकतो म्हणून आधी हे पाहण्याआधी मी तुम्हाला सिम्बॉल सांगतो जर इथे एक बॉक्स काढला आणि इथे हे D म्हणजेच डेटा इनपुट आणि Q हे आउटपुट त्याचप्रमाणे एनेबल हेसुद्धा इनपुट सारखेच आहे तर हा असा लेव्हल ट्रिगर्ड D फ्लीप फ्लॉप किंवा डेटा फ्लीप फ्लॉप चा सिम्बॉल आहे पण इथे सुद्धा मी हे सारखेच D आणि Q काढले आहेत पण इथे मी हा त्रिकोण काढतो आणि इथे एनेबल लिहितो तेव्हा हा त्रिकोणाचा सिम्बॉल म्हणजेच हे एज ट्रिगर्ड D फ्लीप फ्लॉप आहे काही वेळा तिथे याआधी हा छोटा बबल असू शकतो असे सुद्धा मी हे काढू शकतो हेसुद्धा एज ट्रिगर्ड D फ्लीप फ्लॉप आहे पण इथे थोडा फरक आहे तेव्हा हा फरक काय आहे तर हे पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड D फ्लीप फ्लॉप आहे आणि हे निगेटिव एज ट्रिगर्ड D फ्लीप फ्लॉप आहे म्हणजेच याचा अर्थ काय आहे

म्हणजेच आपण जे आत्ता पाहिले ते पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड D फ्लीप फ्लॉप होते आणि तर मग निगेटिव एज ट्रिगर्ड D फ्लीप फ्लॉप मध्ये काय घडते तेव्हा इथे असा फरक आहे की हा बदल फक्त इथे निगेटीव्ह एज ला होतो इथे नाही म्हणून इथे फक्त हा बदल निगेटीव्ह एज ला होतो तर हे असे घडते इथे Q हा 0 होतो कारण यावेळी हा डेटा 0 आहे म्हणून इथे Q हा 0 तो होतो आणि जोपर्यंत आपल्याला दुसरी निगेटीव्ह एज मिळत नाही तोपर्यंत ते 0 च राहते आणि नंतर हे इथे 1 होते आणि म्हणून हे सुद्धा इथे 1 होते इथे आपल्याला याआधीची व्हॅल्यू माहित नाही याआधीची जी काही व्हॅल्यू असेल ती आपल्याला माहीत नाही तेव्हा हा असा सिम्बॉल आहे आणि आता आपण सर्किट बनवूयात

तेव्हा आता नंतरची गोष्ट म्हणजेच आपण एज ट्रिगर्ड D फ्लीप फ्लॉप चे सर्किट शिकू यात आणि या विशिष्ट सर्किटला मास्तर स्लाव्ह सर्किट असे म्हणतात आपल्याला लवकरच हे कळेल की याला मास्तर स्लाव्ह सर्किट असे का म्हणतात तर इथे आपण काय करणार आहोत तर इथे आपण दोन लेव्हल ट्रिगर्ड D फ्लीप फ्लॉप घेऊयात तेव्हा मी इथे हे दोन लेव्हल ट्रिगर्ड D फ्लीप फ्लॉप घेतो आता आपण काय करू तर आपण या पहिल्या फ्लीप फ्लॉप चे आउटपुट या दुसऱ्या फ्लीप फ्लॉप च्या इनपुटला जोडू यात याला तुम्ही D 1 Q 1 D 2 Q 2 असे म्हणू शकतात आणि नंतर हे इनपुट मेन इनपुट म्हणून असेल आणि आता मी हे दोन लेव्हल ट्रिगर्ड D फ्लीप फ्लॉप वापरून एज ट्रिगर्ड D फ्लीप फ्लॉप चे सर्किट बनवत आहे तेव्हा हे दोन एकत्र करून माझे एज ट्रिगर्ड D फ्लीप फ्लॉप चे सर्किट आहे इथे आपण या पहिल्या फ्लीप फ्लॉप चे आउटपुट या दुसऱ्या फ्लीप फ्लॉप च्या इनपुटला जोडले आणि हे आता आपले मेन इनपुट D1 असे म्हणू यात आणि हे फायनल आउटपुट किंवा मेन आउटपुट Q2 असे असेल आणि हे दोन एनेबल आहेत तर या एनेबल चे काय करूयात तेव्हा इथे मी हे दोन्ही एनेबल नॉट गेट वापरून एकत्र जोडतो तेव्हा इथे मी नॉट गेट लावतो इथे मी या इनपुटला एनेबल EN1असे म्हणतो आणि हे एनेबल EN1 इथे देतो तसेच या इनपुटला एनेबल EN2 असे म्हणतो किंवा मी हे अशाप्रकारे सुद्धा जोडू शकतो आणि हे इन्व्हर्टर म्हणजेच नॉट गेट इथे लावतो तेव्हा हे दोन्ही प्रकारे काम करेल या दोन्ही सर्किट पैकी एक पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड D फ्लीप फ्लॉप म्हणून काम करेल आणि दुसरे सर्किट निगेटीव्ह एज ट्रिगर्ड D फ्लीप फ्लॉप म्हणून काम करेल आता आपण हे कसे काम करते ते पाहू या तेव्हा मी इथे काय करतो तर मी इथे पुन्हा एकदा या काही टाइमिंग डायग्राम काढतो म्हणून मी आधी हे एनेबल असे काढतो आणि त्यानंतर हे एनेबल 1 आणि हे एनेबल 2 आहे इथे मी फक्त En N2 असे लिहितो कारण हे एनेबल डायरेक्ट एनेबल 2 ला जाते हे इथे हे मला वेगळे काढण्याची गरज नाही आता मी हे हेएनेबल 1 लिहितो आणि हे दुसरे काही नसून एनेबल 2 चे निगेटिव आहे आणि म्हणून हे इथे 1 आहे आणि हे 0 आहे आता जेव्हा एनेबल 0 असेल तेव्हा मी इथून सुरुवात करतो आणि मी याला फ्लीप फ्लॉप 1 याला फ्लीप फ्लॉप 2 म्हणतो आणि इथे हे FF1 व FF2 असे लिहितो आणि इथे FF2 ऑन आहे कारण एनेबल 2 ऑन आहे इथे मी FF1 ऑन असे लिहितो आणि या क्षणाला FF2 ऑफ आहे तर पुन्हा एकदा मी FF1 ऑफ व FF2 ऑन आहे असे लिहितो आता जर हा FF1 म्हणजे पहिला फ्लीप फ्लॉप ऑफ असेल तर D ची व्हॅल्यू इथे येते ती या Q1 ला जात नाही Q1 Q1 prev Q1 D Q2 D Q1 Q2 Q2 prev आता इथे काय घडते ते आपण पाहू इथे फ्लीप फ्लॉप 1 ऑन आहे फ्लीप फ्लॉप 1 ऑन म्हणजे Q1 D1 D1 D आणि Q2 चे काय असेल तर Q2 हे मागील व्हॅल्यू ला तसेच राहील कारण फ्लीप फ्लॉप 2 ऑफ आहे तर मागील Q2 काय आहे तेव्हा मागील Q2 ची व्हॅल्यू या रिजन च्या आधीची व्हॅल्यू म्हणजे या रिजन च्या आधी या क्षणाची व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू काय आहे तेव्हा इथे Q2 या इथून मागील Q1 वरून मागील Q2 आपण पाहू शकतो आणि म्हणून हे मागील Q1 इतके आहे जी व्हॅल्यू या क्षणाला Q1 ची आहे या क्षणाला Q1 चि ही व्हॅल्यू मागील Q1 इतकी आहे तेव्हा इथे आधी मी Q1 आणि Q2 ची व्हॅल्यू ड्रॉ करतो आता या क्षणापूर्वी Q1 ची व्हॅल्यू काय होते ते मला माहित नाही आणि म्हणून मी या क्षणापूर्वी ची जी काही झिरो किंवा वन व्हॅल्यू असेल ती घेतो आणि या क्षणापूर्वी च्या त्या व्हॅल्यू ला मागील Q1 असे म्हणतो तेव्हा ही Q1 ची व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू 0 किंवा 1 असू शकते आणि Q1 ची व्हॅल्यू इथे कॉन्स्टंट राहते आणि नंतर Q1 ची व्हॅल्यू ही D च्या व्हॅल्यू नुसार बदलते पण आता Q2 बद्दल काय तर इथे Q2 मागील Q1 म्हणून हे मागील Q1 इतके आहे इथेसुद्धा हे या क्षणापर्यंत मागील Q1 इतकेच आहे तेव्हा या क्षणापर्यंत ते कॉन्स्टंट आहे ते बदलत नाही आता नंतर काय घडते पुन्हा एकदा आपण हा पार्ट अनालाइज करूयात इथे सरळ सरळ हे Q1 मागील Q1 असेच कॉपी करतो म्हणजेच इथे Q1 ची या क्षणापूर्वी ची व्हॅल्यू इथे लिहितो ती व्हॅल्यू या D च्या व्हॅल्यू वर अवलंबून असेल आणि म्हणून मला D सुद्धा ड्रॉ करावा लागेल तर हे D आणि ही D ची व्हॅल्यू आहे हे मला माहीत नाही आणि म्हणून या क्षणानंतर D 0 असेल तेव्हा इथून ते इथे पर्यंत Q1 D असेल इथे Q1 D असेल तेव्हा मी हा पॅटर्न कॉपी करतो आणि म्हणून 0 नंतर 1 नंतर 0 आणि नंतर हे 0 असेल म्हणजेच या क्षणाला इथे हे 0 असे आणि म्हणूनच ही च मागील Q1 ची व्हॅल्यू आहे मी तुम्हाला विनंती करतो कि हे अनालिसिस तुम्ही स्वतः करा कारण हे थोडे अवघड आहे आणि तुम्हाला समजायला देखील थोडे अवघड होऊ शकते आणि म्हणूनच हे तुम्ही स्वतः करा तेव्हा मी ही मागील Q1 ची व्हॅल्यू म्हणत आहे Q2 Q1 Q1prev म्हणून इथे पहा की या क्षणाला जेव्हा हे एनेबल निगेटिव कडून पॉझिटिव्ह कडे जात आहे तेव्हा हे Q2 बदलते म्हणून या क्षणाला हा पॉइंटर फॉलो करा इथे मी तुम्हाला दाखवतो तर हे Q2 या क्षणाला बदलत आहे आणि हे Q2 म्हणजेच आउटपुट Q या एनेबल च्या रायझिंग एज ला बदलत आहे आणि इथे Q बार बदलत नाही म्हणजेच इथे जेव्हा एनेबल 1 असेल किंवा एनेबल 0 असेल तसेच किंवा फॉलींग एज ला सुद्धा Q2 मध्ये बदल होणार नाही जेव्हा एनेबल कॉन्स्टंट असेल किंवा एनेबल ला फॉलींग एज असेल तेव्हा Q2 बदलणार नाही म्हणून हे फक्त रायझिंग एज ला बदलते आणि हे फॉलींग एज ला बदलत नाही आणि तसेच Q म्हणजेच Q2 ची व्हॅल्यू तशीच राहते आणि ही व्हॅल्यू म्हणजेच मागील Q1 ची व्हॅल्यू मागील Q1 ची व्हॅल्यू म्हणजेच या क्षणा आधीची या रायझिंग एज ला असलेली D ची व्हॅल्यू असेल म्हणून या Q2 ची व्हॅल्यू या क्षणा आधीची या रायझिंग एज ला असलेली D ची व्हॅल्यू असेल याचा सारांश म्हणजेच D ची व्हॅल्यू या एनेबल सिग्नल च्या रायझिंग एज ला Q ला कॉपी होते म्हणून हे तुम्ही इथे या सिम्बॉल ने दाखवू शकतात तेव्हा इथे आपण काय केले तर हे आपण रायझिंग एज सेन्सिटिव्ह केले म्हणजेच हे रायझिंग एज ट्रिगर्ड D फ्लीप फ्लॉप आहे तेव्हा ही गोष्ट मी तुम्हाला थोडी वेगळ्या प्रकारे सांगतो हे मी तुम्हाला टाइमिंग डायग्राम वापरून सांगतो तेव्हा हे एज सेन्सिटिव्ह एज ट्रिगर्ड डायग्राम ने अशा प्रकारे आपण सिद्ध करू शकतो आणि आता हेच दुसऱ्या प्रकारे कसे करायचे ते पहा आणि म्हणून इथे जेव्हा एनेबल 0 आहे तेव्हा पहा त्यावेळी हा फ्लीप फ्लॉप 2 ऑफ आहे म्हणजेच नॉन ट्रान्सपरंट आहे पण हा फ्लीप फ्लॉप 1 ऑन आहे म्हणून डेटा D हा कंटिन्यूअसली कॉपी होणार आहे आणि तो डेटा Q1 ला कॉपी होईल आणि ही टेम्पररी किंवा मधलीच अशी स्टेट आहे पण ज्या क्षणाला हे एनेबल 0 वरून 1 होईल तेव्हा फ्लीप फ्लॉप 2 ऑन होईल म्हणून त्यावेळी Q1 ची व्हॅल्यू D2 ला कॉपी होईल आणि म्हणून Q1 D2 आणि त्या क्षणाला तेच आउटपुट Q ला येईल तेव्हा ज्या क्षणाला हा दुसरा फ्लीप फ्लॉप 2 ऑन होईल तेव्हा ही Q1 ची व्हॅल्यू इथून इथे जाते आणि इथे ही व्हॅल्यू येते आणि म्हणून ही व्हॅल्यू दुसरी काहीही नसून ती या क्षणापूर्वी चि D ची व्हॅल्यू आहे ते मी इथे वेगळ्या कलर ने लिहितो कारण D ची व्हॅल्यू इथून ते इथे कॉपी होते आणि ते इथे असे टेम्पररी स्टोअर होते हे दुसरे फ्लीप फ्लॉप इथे ट्रान्सपरंट नाही आणि म्हणून हे दुसरे फ्लीप फ्लॉप मागची व्हॅल्यू धरून ठेवते पण ज्या क्षणाला हे दुसरे फ्लीप फ्लॉप मागील D ची व्हॅल्यू धरून ठेवते आणि ते D2 मधून Q2 ला जाते अशाप्रकारे हे कार्य करते आणि म्हणून जर आपण या फ्लीप फ्लॉप 2 च्या आधी म्हणजेच या फ्लीप फ्लॉप 1 च्या ऐवजी नोट गेट लावला तर हे विरुद्ध प्रकारे कार्य करते आणि यालाच निगेटिव एज ट्रिगर्ड D फ्लीप फ्लॉप असे म्हणतात आणि हे जर आपण डायरेक्टली कनेक्ट केले आणी जर हा नोट गेट येथे लावला तर हे निगेटिव एज ट्रिगर्ड D फ्लीप फ्लॉप आहे